तर परत स्वागत आहे आपण आमच्या मागील व्याख्यानात जे काही पाहिले आहे ते हे आहे की आपण काही टाईमिंग आण्यालायसिस कसे करू शकतो ज्याची जटिलता या सर्किटच्या आकारात लिनिअर आहे आणि म्हणूनच पथांची गणना करण्यासाठी मोठ्या सर्कीटमध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो नेट जेणेकरून सेटअपवर अवलंबून स्लॅक व्हॅल्यूज समायोजित करण्यासाठी आणि टाईमची मर्यादा धरावी आता एक गोष्ट मी आधी सांगितली परंतु आम्ही ते कसे हाताळायचे ते सांगितले नाही आपण एक सर्किट दिलेले पाहता आम्ही फक्त टोपोलॉजिकल नेटलिस्टकडे पहात आहोत आणि सर्व मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत या स्लॅकची गणना करण्याचा प्रयत्न करा त्यांना शून्यात समायोजित करा हे शून्य स्लॅक अल्गोरिदम वापरुन परंतु आपण अद्याप एक गोष्ट लक्षात घेतली नाही ती म्हणजे आपण ज्या पथांचा विचार करीत आहोत त्या त्या सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे जसे की काही मार्ग कदाचित खूप गंभीर वाटू शकतात खूप लांब परंतु प्रत्यक्षात काय घडत आहे ते हे आहे की हे सर्किट अशा आहेत कारण ब्लॉक्सची फुंकशनॅलिटी जे काही महत्वाचे आहे त्याद्वारे प्रवेश करते तर कोणत्या प्रकारचे संकेत जाऊ शकतात तर हे शक्य आहे की गेट्स किंवा ब्लॉक्स असे आहेत की सिग्नल ट्रान्सिशन्स या लांब पल्ल्यामधून कधीच वाहू शकत नाहीत याचा अर्थ असा की जे काही टाईमचे विश्लेषण त्या मार्गावर चालू होते जे सध्याच्या कार्यक्षमतेच्या किंवा डिझाइनच्या संदर्भात महत्वाचे नाही तर एक चुकीची मार्ग अशी संकल्पना आहे ज्याचा आपण या व्याख्यानात विशेष विचार करू म्हणून मी म्हटल्याप्रमाणे खोटे मार्गाने आम्ही सर्किट नेटलिस्टमधील पथांचा संदर्भ देतो जो प्रत्यक्षात अस्तित्वात आहे परंतु लॉजिक किंवा फूंकशनल मार्ग नाहीत जसे आपल्या सर्किटमध्ये जसे आपण या सर्किट नेटलिस्ट किंवा DAG चा विचार केला तर तेथे थेट सायक्लीक ग्राफ असेल दुसर्या बिंदूकडे जाण्याचा मार्ग असू द्या परंतु नोड्सची फुंकशनॅलिटी किंवा त्या ब्लॉक्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ब्लॉक्सच्या प्रॉपर्टीमुळे सिग्नलचा प्रवाह कधीच होणार नाही याचा अर्थ असा आहे की सेंसिटिझशन ची संकल्पना आपण त्याकडे पहात आहोत तपशीलवार अधिक तपशीलवार हे मार्ग कोणत्याही इनपुटच्या संयोजनासाठी कधीही सेन्सिटीझेड बनत नाहीत तर मग आपण एक उदाहरण घेऊ या याने आपण काय म्हणू या आपण यासारखे एक साधे उदाहरण घेऊ तिथे काय आहे तेथे 2 मल्टीप्लेक्सर्स आहेत हे मल्टीप्लेक्सर आहेत तेथे निवड इनपुट आहे जर s असेल 0 तर हे 0 इनपुट निवडले गेले आहे जर s असेल 1 तर 1 इनपुट निवडले जाईल आणि हे रेक्टअंगुलर बॉक्स काही सर्किट मॉड्यूल आहेत म्हणून आम्ही तपशील दर्शवित नाही परंतु डिलेज युनिट दर्शविला आहे या ब्लॉकमध्ये 200 युनिट डिलेज आहे हे कॉम्बीनेशनल सर्किट असू शकते हे आणखी एक कॉम्बीनेशनल सर्किट असू शकते 100 200 100 जर आपण या सर्किटचे स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस केले तर STA तुम्हाला देणारा सर्वात लांब मार्ग आहे कदाचित हे 200 चांगले गृहीत धरून MUX डिलेज नगण्य आहे 200 अधिक 200 400 बरोबर तर हा 400 हा STA तुम्हाला देणारा प्रदीर्घ मार्ग असेल आणि आपण बहुधा हा STA असाल आणि त्यानंतरच्या सुधारात्मक चरणांमध्ये आपल्याला हा पथ समायोजित करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घालवावा लागेल जेणेकरून हे स्लॅक 0 होतील आणि पुढे अगदी बरोबर परंतु जर आपण फुंकशनॅलिटी पाहिले तर मल्टीप्लेक्सर्स आहेत आपल्याला माहित आहे की मल्टीप्लेक्सर कसे कार्य करते तर आपण निवडलेल्या रेषा सक्रिय झाल्याचा मार्ग पाहिला तर जर s बरोबर 0 असेल तर v निवडले जाईल आणि या बाजूला जर इन्व्हरसिओन असेल तर s म्हणजेच 0 म्हणजेच 1 होईल तर x निवडला जाईल तर डिलेज 100 अधिक 200 300 असेल आता जर 1 च्या बरोबर असेल तर u निवडले जाईल आणि हे 0 होईल म्हणून हा y निवडला जाईल तर आता या वाटेवरून सिग्नल पुन्हा वाहते पुन्हा 300 डिलेज करतात म्हणूनच आपला थेट असायकलिक ग्राफ 400 मध्ये दर्शविणारा हा सर्वात लांब मार्ग कधीही वापरला जात नाही याला खोटा मार्ग म्हटले जाते तर या ब्लॉक्सची फुंकशनॅलिटी किंवा सर्किटमध्ये असलेल्या मॉड्यूल्सचे विश्लेषण करून चुकीचा मार्ग ओळखला जाऊ शकतो तर फक्त टोपोलॉजी पाहून फक्त ग्राफ मध्ये आपण कोणता मार्ग चुकीचा आहे किंवा कोणता रस्ता चुकीचा नाही हे सांगू शकत नाही परंतु जर आपण त्याद्वारे गेट्स किंवा त्यामधील अवरोधांची फुंकशनॅलिटी देखील पाहिली तर आपण शक्यतो काही ओळखू शकता त्या मार्गाचा जो कधीही उत्तेजित होऊ शकत नाही बरोबर तर उदाहरणार्थ या प्रकरणात आपण 400 लांबीच्या मार्गाकडे दुर्लक्ष करू शकता आणि आपण केवळ इतर पथांचा विचार करू शकता आता खोटे मार्ग शोधण्याची आणि त्यापासून विचार करण्यापासून दूर करण्याच्या या अचूक चरणात होण्यामागील आणखी एक प्रेरणा अशी आहे की बरीच सर्किट आहेत जिथे गेट्सच्या संख्येने किंवा ओळींच्या संख्येने वेगाने मार्ग वाढू शकतात एक शास्त्रीय उदाहरण म्हणजे गुणक सर्किटचा आकार वाढत असताना त्या सर्किट्ससाठी विशेषत मोठ्या संख्येने फॅन आउट्स किंवा अनन्य OR गेट्स असलेल्या सर्किट्ससाठी अशा प्रकारचे पथ घडतात तर विशेषत त्या सर्किट्ससाठी ही चुकीची पथ ओळखणे खूप महत्वाचे ठरते अन्यथा संपूर्ण गोष्टीची गुंतागुंत देखील लिनिअर एक्सपोनेंसिअल बनते कारण पथांची संख्या किंवा एक्सपोनेंसिअल देखील फाईन आणखी एक परिस्थिती असू शकते आपल्याकडे मल्टी सायकल पथ असे काहीतरी असू शकते ज्याचा अर्थ असा आहे की फ्लिप फ्लॉपमध्ये काही एकत्रित तर्क आहे परंतु एक डिझाइनर म्हणून आपल्याला माहित आहे की यासाठी 2 क्लॉक तासांच्या डिलेज लागतील तर येथे डेटा व्हॅल्यू साठवली जाईल जे फक्त 2 क्लॉक पल्सेसनंतर अर्थपूर्ण अर्थ लावतील तर 2 क्लॉक पल्सेस होण्यापूर्वी आपण या फ्लिप फ्लॉपचे आउटपुट वाचणार नाही तर काही डिझाइन असे असू शकते तर आपल्याकडे असे निकष असल्यास नंतर सर्किटच्या या संयुक्त भागासाठी t च्या त्या क्लॉकच्या कालावधीत आपल्याला डिलेज करण्यास मनाई करण्याची गरज नाही तर जर आपण पुन्हा या सर्किटची टोपोलॉजी पाहिली तर आपण हे मिळविण्यास सक्षम होणार नाही म्हणजे मला कल्पना किंवा माहिती आहे आपल्याला व्यतिरिक्त वापरकर्त्याकडून हे देखील जाणून घ्यावे लागेल की असे काही मार्ग बहुविध आहेत असे समजा मल्टी सायकलिंग नेचर आणि त्यांना आरामशीर टाईमची मर्यादा हाताळावी लागेल तर टाईमच्या विश्लेषणाच्या समस्येबद्दल बोलत आहोत आम्ही येथे खरे आणि खोटे गंभीर मार्ग ओळखण्याचा प्रयत्न करीत आहोत तर खरं तर आपल्याला पाहिजे तेच आहे की आम्हाला खरा गंभीर पथ निश्चित करायचा आहे का कारण खरा गंभीर पथ प्रत्यक्षात किमान सायकल टाईम निश्चित करेल ज्यासाठी सर्किट कार्य करेल आपण त्या मल्टीप्लेस्टरच्या उदाहरणाबद्दल विचार करा जे मी दिले आहे एक सर्किट स्पष्टपणे डिलेज 400 दर्शवितो परंतु तो 400 कधीही येणार नाही तर आपण आपला क्लॉक कालावधी त्या 400 ची विचारात घेऊन कधीही डिझाइन करत नाही आपण एकत्रित नेटवर्कची जास्तीत जास्त डिलेज म्हणून 300 घेता आणि आपण आपल्या क्लॉकची वारंवारता किंवा कालावधी त्यानुसार तयार करतो तर ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा अर्थ असा आहे की आपणास या स्लॅक व्हॅल्यूज पहाणे आवश्यक आहे जर त्या ओळी इतक्या गंभीर नसतील तर स्लॅक व्हॅल्यू पाहिल्या पाहिजेत म्हणूनच आपण अनावश्यकपणे चुकीचे मार्ग गंभीर म्हणून चिन्हांकित करण्याचा प्रयत्न करीत नाही आणि त्यास योग्य प्रकारे अनुकूलित करण्यासाठी अनावश्यकपणे काही प्रयत्न करीत नाही तर याचा अर्थ असा की आपण एकदा चुकीचे मार्ग ओळखले पाहिजेत आणि आपल्याला अनावश्यक फेरफार किंवा खोटे मार्गांची गणना नको आहे जे स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिसद्वारे तयार केले जाते जसे की स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस जिथे डिलेज मॉडेल सर्वात वाईट प्रकरणातील डिलेज मॉडेल आहे टाईमिंग आण्यालायसिस सह समस्या आहे तर फक्त तुम्ही पहा येथे असे काहीतरी आहे ज्याला फंक्शनल टाइमिंग एनालिसिस म्हणतात तर तुम्ही असे गृहीत धरा की हा एक संयुक्त सर्किट ब्लॉक आहे इथल्या फ्लिप फ्लॉपवरुन आलेल्या काही डेटावरून हे दिले जाते आणि आउटपुटही इथल्या फ्लिप फ्लॉपमध्ये जात आहे क्लॉक सर्व फ्लिप फ्लॉपला फीडिंग देत आहे हा कालावधी T चा आहे आता तुम्ही पहा समजा की क्लॉक इथे आल्यानंतर तिथे कोणताही स्क्यू नाही असे समजू की ते एकत्रित सर्किटसह इनपुट सर्व वेळ T 0 च्या बरोबरीने ट्रान्सिशन्स करतात जेथे 0 इनपुट ट्रान्सिशन्स होत आहे आता असमाधान डिलेज झाल्यामुळे कॉम्बिनेशनल सर्किटच्या आत अनेक मार्ग असू शकतात समजा आउटपुट स्थिर होण्यापूर्वी ते बदलत आहेत तर आपल्याला कॉम्बीनेशनल ब्लॉकचे विश्लेषण करावे लागेल आणि आपल्यासाठी खर्च करण्यासाठी लागणा स्पेंड जास्तीत जास्त डिलेज काय आहे ज्यानंतर आउटपुट स्थिर होईल जेणेकरून जेव्हा पुढचे क्लॉक येईल तेव्हा स्थिर इनपुट मूल्य नक्कीच उपलब्ध असावे सेट अप टाईमची मर्यादा लक्षात घेऊन देखील हे जास्तीत जास्त वाईट प्रकरणातील डिलेज विश्लेषण सामान्यत फूंकशनल टाईमच्या विश्लेषणामध्ये केले जाते तर स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस मध्येही आपण असे काहीतरी योग्य करता तर टाईमच्या विश्लेषणामध्ये आपण मूलभूतपणे वेरिफिकेशन करता की काही डिझाइन दिलेल्या टाईमची मर्यादा पूर्ण करतात की नाही जसे या स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिसमध्ये देखील नेटलिस्ट दिले जाते आवश्यक आगमनाच्या टाईमस RATs देऊन आपण पहाल की काही स्लॅक मूल्ये आहेत की नाही नकारात्मक किंवा नाही जर ते नकारात्मक असेल तर याचा अर्थ असा आहे की आपली डिझाइन या विशिष्टतेची पूर्तता करीत नाही आपल्याला काही समायोजने करावी लागतील तर टाईमच्या विश्लेषणाचे हे मुख्य उद्दीष्ट आहे म्हणूनच जेव्हा आपण टाईमच्या विश्लेषणाची त्यानंतरची पायरी म्हणून टायमिंग ऑप्टिमायझेशन करत असाल तेव्हा आपण आपल्या डिझाइनचे गंभीर भाग ओळखत आहात उदाहरणार्थ स्लॅक्स नकारात्मक असलेले भाग नंतर एकदा आपण गंभीर भाग ओळखल्यानंतर आपण त्यावरील काही ऑप्टिमायझेशन पूर्ण करता तर एकदा आपण हे केले की आपल्या सर्व टाईमच्या मर्यादा पूर्ण केल्या जातील तर वेरिफिकेशन आणि ऑप्टिमायझेशन दोन्ही चरणांसाठी जर आपण चांगले होण्यासाठी उच्च अचूकता प्राप्त करू शकाल तर आपल्याला एक निराकरण मिळेल जे आपल्याला आवश्यक आहे ते पुन्हा थोड्या टप्प्यावर सुधारक तपासा तर जर आपल्याला पूर्वीच्या टप्प्यावर अचूक अंदाज आला तर आपल्याकडे असे डिझाइन असू शकते जे संपूर्ण डिझाइन सायकल टिकेल तर आपल्याला ते बदलण्याची आवश्यकता नाही तर टाईमच्या विश्लेषणाची मूलभूत संकल्पना म्हणजे आपल्या माहितीनुसार आपल्याकडे तथाकथित नैवे दृष्टिकोन असू शकतात परंतु स्पाईस एक सर्किट सिम्युलेशन साधन आहे जे अगदी अचूक आहे स्पाइस काही अचूक घेते आणि ट्रान्झिस्टर रेझिस्टन्स कॅपेसिटन्स इंडक्टन्स यासारख्या प्रत्येक सर्किट घटकांचे मॉडेल स्थापित करते तसेच हे ट्रांसमिशन लाइन इंटरकनेक्शन्सचे मॉडेल तयार करू शकते तेथे अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत तर मुळात आपण आपले डिझाइन किंवा सर्किट नेट लिस्ट समतुल्य सर्किटमध्ये भाषांतरित करता ज्यात व्होल्टेज स्त्रोत करंट स्त्रोत कॉन्ट्रॉल्ड व्होल्टेज स्रोत कॉन्ट्रॉल्ड करंट स्त्रोत R L C मूल्ये इत्यादी असतात आणि त्यानंतर आपण ट्रॅडिशनल सर्किट विश्लेषण करतात जे सामान्यत खूप गणना आवश्यक आहे परंतु त्याचा फायदा असा आहे की जर आपले सर्किट मॉडेल पुरेसे चांगले असेल तर आपल्याला जे निकाल मिळतील ते अतिशय अचूक असतील आणि आपण बनावट सर्किटमधून बाहेर पडणाऱ्या वास्तविक जीवनांच्या मूल्यांशी संबंधित असाल परंतु सर्किट सिम्युलेशनची समस्या ही आहे की ती धीमी आहे याचा अर्थ असा आहे की हे बरेच मोजले जाते आपण मोठ्या सर्किट्ससाठी सिम्युलेशन मोजू शकत नाही आपण हे केवळ लहान आकाराच्या सर्किटसाठी करू शकता तर मसाला सिम्युलेशन अचूक आहे परंतु मोठ्या सर्किट्ससाठी ते खूपच महाग आहे तर आपणास गेट लेव्हल टाइमिंग विश्लेषणासाठी जावे लागेल जे तडजोड आहे अर्थात हे स्पाईस पेक्षा कमी अचूक असेल परंतु ते अधिक कार्यक्षम असेल आपण हे सांगण्यासाठी चालवू शकता उदाहरणार्थ लाखो लोकांना सर्किट मिळू शकेल तर आपण येथे काय करत आहात ते म्हणजे जसे आपण पूर्वी जे काही पाहिले होते त्या टाईमच्या विश्लेषणाप्रमाणेच आपले गेट किंवा वायर डिलेज पूर्वीचे वैशिष्ट्यीकृत आहे आपल्याकडे एक सरलीकृत मॉडेल आहे ज्याचा आपण अंदाज करू शकता की ही माझ्या गेटची डिलेज आहे हे माझ्या वायरला डिलेज आहे विस्तृत गणना किंवा मोजणी न करता अंदाज लावण्याचे मार्ग आहेत म्हणूनच आपण काही सोपे डिलेज अंदाज लावू शकता आणि आपण टाईमचे विश्लेषण करू शकाल याचा उपयोग करून आम्ही स्टॅटिक टायमिंग विश्लेषणावर आणि 0 स्क्यू अल्गोरिदम बरोबर ठीक आहे याबद्दल चर्चा केली होती तर फक्त हे उदाहरण पहा तर जर आपण गेट स्तरावरील टाईमचे विश्लेषण करत असाल तर काही समस्या उद्भवू शकतात आपण या सर्किटकडे पहा या सर्किटला काय कळते येथे दोन AND गेट्स आहेत या AND गेटचे आउटपुट आपण X2 व X2 सह घेत असलेल्या X1 AND X 2 चे फक्त AND आहे तर हा Z X1 आणि X 2 आणि X1 X2 देखील आहे तर आपण म्हणू शकता की हा AND गेट्स वास्तविक हा मार्ग आहे हा मार्ग निरर्थक आहे तर आपल्याकडे हा X1 थेट येथे असू शकतो X1 आणि X2 X2 आहे तर गेट लेव्हल टाइमिंग विश्लेषण पुन्हा एक नैवे दृष्टिकोन आहे कारण आपण फुंकशनॅलिटी न पाहता सर्वात लांब मार्ग निश्चित करता तर मी येथे काय म्हणतो आहे की सर्व पथ सिग्नल इव्हेंटचा प्रोपागंट करू शकत नाहीत तर या मार्गावर कोणताही सिग्नल कार्यक्रम पसरविला जाणार नाही त्यांचा या मार्गावर आणि या मार्गावर प्रचार केला जाईल तर हा मार्ग जो सर्वात लांब मार्ग होता म्हणून जर तो चुकीचा असेल तर आपल्याला गेट स्तरावरील विश्लेषणामधून जे काही अंदाज मिळेल ते आपल्याला जास्त अंदाज देईल यामुळे आपल्याला अधिक डिलेज होईल म्हणून जेव्हा आम्ही कार्यशील टाईमचे विश्लेषण करत असतो तेव्हा आपण चुकीचे मार्ग फूंकशनल टाईमचे विश्लेषण केले पाहिजे याचा अर्थ असा की आपण चुकीचा मार्ग ओळखता आणि त्यानुसार आपण अर्रेवाल टाईमची गणना करता जेणेकरुन आपल्याला Z येथे चांगला अंदाज येईल कारण जर आपण फक्त टोपोलॉजी पाहिल्यास आणि ते केले तर आपल्याला सामान्यत अर्रेवाल टाईमचे उच्च मूल्य मिळेल कारण आपण देखील चुकीच्या मार्गाचा विचार करीत आहात 2 बिट कॅरी स्किप अड्डेर चे उदाहरण घ्या फक्त एक साधे उदाहरण आपणास नेट लिस्ट दिसते जेथे 2 जोड्या इनपुट a0 b0 आणि a1 b1 आहेत आणि काही s0 s1 आणि कॅरी आउट दिले आहेत आता मी सांगत आहे की आपल्याकडे येथे एक मल्टीप्लेझर शक्यतो जोडता येईल जिथे आपण कॅरी घेऊ शकता आणि जोडू शकता सर्किट मिळवून तुम्ही a1 b1 चा xor घेता आणि हे इनपुट देखील घ्या a1 b1 आणि x0 चे xor a0 b0 आणि ते सिलेक्ट लाइन म्हणून भरा ज्याचा अर्थ असा होतो की कॅरी प्रोपागंट कंडिशन दर्शवते तर जर तेथे कॅरी प्रोपागंट करण्याची कंडिशन असेल तर जे काही दिसत आहे ते आउटपुटवर प्रोपागंट करेल तर जर आपण हे करत असाल तर आपण या रेषेसह प्रोपागंट करीत आहात परंतु आपण फक्त सर्वात लांब रस्ता सर्वात लांब मार्ग शोधत असाल तर हा आहे परंतु याचा परिचय करून आम्ही एक प्रकरण सादर केले आहे जिथे प्रत्यक्षात या प्रदीर्घ मार्गासाठी आहे कॅरी या वेगवान मार्गावरुन जातील परंतु या टोपोलॉजिकल विश्लेषणाचा वापर करुन आपण ओळखू शकत नाही की ती मूलभूत कल्पना आहे तर आता आपण काही मूलभूत संकल्पनांवर चुकीचे मार्ग विश्लेषण पाहू म्हणून आपण इनपुटपासून दिलेल्या आउटपुटवर होणार्या डिलेज पथ खरोखरच जबाबदार आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करीत आहात जर तो नसेल तर त्या मार्गाकडे दुर्लक्ष करा त्या मार्गाचा विचार करणे आवश्यक नाही म्हणून आपण तपासू की लांब पथ खोट्या मार्गाशी संबंधित आहेत की नाही आपण पाहू शकता की संपूर्ण मार्ग खोटा नाही परंतु कमीतकमी त्यातील एक भाग खोटा आहे मार्ग खोटा आहे की नाही हे ओळखण्याचे मार्ग आहेत आम्ही नंतर काही धोरणे पहात आहोत आता आपण दिरंगाई कमी लेखणे आपण काय करीत आहात चुकीचा मार्ग पाहता आम्ही कधीकधी असे म्हणतो की आम्ही प्रत्यक्षात डिलेज करतो आम्ही गणना करीत आहोत वास्तविक डिलेज कमी असणे आवश्यक नाही हे योग्य नाही काही मार्ग ज्यातून सिग्नलचा प्रोपागंट होत आहे तो चुकीचा आहे परंतु खोट्या मार्गाचा शोध घेण्यासाठी काही नवीन पद्धती म्हणू शकतात की माझा मार्ग कमी आहे माझा डिलेज हा असावा परंतु काहीवेळा तो लांब मार्ग देखील भूमिका बजावू शकतो जसे की आपण प्रभावीपणे डिलेज कमीपणा दर्शवित आहात आपण जेव्हाही डिलेज कमी लेखत असता तेव्हा समस्या उद्भवू शकते कारण आपण कदाचित टाईमच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करत असाल दुसरीकडे अंदाजापेक्षा डिलेज करणे इष्ट नाही परंतु काही बाबतीत ते अस्तित्त्वात असल्यास आपण त्यांना स्वीकारू देखील शकता जे आपल्याला चुकीचा परिणाम देणार नाही दंड तर येथे आपण सादर केलेली एक सोपी पद्धत ही बुलियन डिफरेन्स नावाच्या संकल्पनेवर आधारित आहे पहा की आपण एखाद्या मार्गाचा विचार करा f0 f1 f2 fn चा विचार करा ही नोड्स आहेत ही कल्पना अशी आहे आपण f0 ने प्रारंभ कराल f1 f2 पर्यंत fn असेल हे नोड गेट्स किंवा कोणताही संकेत दर्शवू शकतात फंक्शनल ब्लॉक्स तर हे बुलियन डिफरेन्स ते काय म्हणतात ते असे आहे की आपण सर्वसाधारणपणे ब्लॉक फाइ घेऊ तर हे त्याचे fi मैनास 1 पासून मिळवित आहे तर बुलियन डिफरेन्स काय म्हणतो ते असे म्हणतात की जर fi मैनास 1 वर सिग्नल ट्रान्सिशन असेल तर fi च्या आउटपुटवर सिग्नल ट्रान्झिशन मिळणे शक्य आहे का हो किंवा नाही जर हे आढळले की तेथे असे काही इनपुटचे संयोजन आहे ज्यासाठी हे सिग्नल ट्रान्सिशन्स प्रोपागंट करू शकते तर ते ठीक आहे परंतु या मार्गाच्या बाजूने जर आपल्याला fi मैनास 1 च्या काही जोड्या आढळल्या आहेत तर त्यासाठी येथे सांगू या हा संपूर्ण मार्ग खोटा मार्ग आहे याचा अर्थ सिग्नल प्रोपागंट करू शकत नाही हे सिग्नल याद्वारे प्रोपागंट करू शकत नाही तर अशा प्रत्येक ब्लॉक्समध्ये आपण बुलियनमधील डिफरेन्स मोजल्यास या जोडीनुसार जोडी तयार करा आणि जर आपण असे सांगू शकत नाही की येथे ट्रान्सिशन्स येथे प्रचार करू शकते तर आपण असे म्हणू शकता की हा मार्ग खोटा मार्ग नाही जर आपण चुकीचा प्रोपागंट करू शकत नाही तर बुलियन डिफरेन्स खरोखर ब्लॉक fi आणि fi मैनास 1 दरम्यान दर्शविला जातो आपण ते डेल संकेतन डेरिव्हेटिव्ह नोटेशन डेल fi डेल fi चा अर्थ असा आहे की जर fi मैनास 1 मध्ये बदल झाला असेल तर fi मध्ये बदल होऊ शकतो तर हे बुलियन एक्सप्रेशन लॉजिक एक्सप्रेशन देते तर जर आपण त्याचे निराकरण केले तर याचा अर्थ असा की आपण 0 च्या समान एकतर किंवा शून्य फंक्शन मिळवू शकता याचा अर्थ ते शक्य नाही किंवा इनपुट व्हेरिएबल्सच्या दृष्टीने आपल्याला अभिव्यक्ती मिळू शकेल जे आपल्याला सांगेल की कोणत्या इनपुट जोड्या शक्य आहेत तर अंतिम आउटपुट सेन्सिबल असेल f0 मध्ये बदल होण्यास सेन्सिबल असेल जर या सर्व डेल fi व्हॅल्यूज मधील डेल fi नल नल व्हॅल्यूज दिले तर जर तुम्ही आउटपुट घेतले तर अंतिम आउटपुट नल नाही हे आहे मूलभूत कल्पना तर मी एक साधे उदाहरण घेऊ इच्छितो आपण मल्टिप्लेक्सरचे ही तेच उदाहरण घेऊ तर आता आपण fi घेऊ तर fi आणि आऊटपुट एक्सप्रेस इनपुट आणि s सिलेक्ट आहे तर जर s 0 असेल तर v असेल तर s 1 असेल तर u तर मी या s u प्लस s बार v प्रमाणे आउटपुट एक्सप्रेशन लिहू शकतो त्याचप्रमाणे fj जर s 0 असेल तर हे 1 असेल तर पुढील तर fj मी हे बार x प्लस s y सारखे लिहू शकते जर मी डेल fi डेल u डेल fi डेल u डेल fi डेल u म्हणजे मीन यासारखे एक अभिव्यक्ती गणना केली तर बुलियन डिफरेन्सची व्याख्या अशी आहे तर मी कोणत्याही फंक्शनसाठी खाली लिहित आहे तर जर मी म्हणालो की बुलियन डिफरेन्स डेल f आहे डेल काही इनपुट व्हेरिएबल्स x तेथे बरेच इनपुट इनपुट आहेत त्यातील एक x आहे याचा अर्थ असा की x बरोबर 0 फंक्शनचे मूल्य किंवा x बरोबर 1 असल्यास फंक्शनचे मूल्य याचा अर्थ x बदलल्यास f चे आउटपुट बदलते का ही अभिव्यक्ती आपल्याला प्रत्यक्षात सांगते की एक्सच्या बाबतीत f किती सेन्सिबल आहे ही बुलियन डिफरेन्सची व्याख्या आहे तर आपण येथे पाहू तर येथे डेल fi डेल u होईल आपण फक्त तो फॉर्म्युला वापरल्यास आपण आत्ताच दर्शविले आहे आणि जर आपण एक सरलीकरण केले तर आपल्याला डेल fi डेल u केवळ s असल्याचे आढळेल त्याचप्रमाणे जे डेल fj डेल x s बार वर येईल तर आम्ही प्रत्यक्षात u टू fi या मार्गाबद्दल बोलत आहोत यानंतर x ते fj आणि जर मी या 2 फंक्शन्सचे आउटपुट केले तर आपण पाहू की s आणि s बार रद्द होईल 0 होईल याचा अर्थ हा चुकीचा मार्ग आहे सिग्नल करू शकत नाही u पासून fi आणि fi pi x ते fj पर्यंत एकत्रितपणे प्रोपागंट करा चुकीचा मार्ग ओळखण्यासाठी बुलियन डिफरेन्स कसा वापरला जाऊ शकतो हे हे एक साधे उदाहरण आहे तर मार्ग सेन्सिबल नाही आणि खोटा आहे आता आपण पुढील पध्दतीत काही संकल्पना वापरत आहोत ज्या आपण पहात आहात तर या व्याख्यानात आपण केवळ काही संकल्पना आणि व्याख्या सादर करूया प्रत्येक सोप्या गेटसाठी आम्ही कंट्रोलिंग मूल्य आणि नॉन कंट्रोलिंग मूल्य असे काहीतरी परिभाषित करतो मूल्य कंट्रोलिंग करणे म्हणजे जर हे मूल्य एखाद्या इनपुटवर लागू केले तर ते विशिष्ट प्रकारे आउटपुट निश्चित करेल नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यू म्हणजे ते मार्ग नाही कंट्रोलिंग व्हॅल्यू पहा आणि इनपुट गेट्सचे आउटपुट निश्चित करते इतर इनपुटपेक्षा स्वतंत्र उदाहरणच घ्या समजा माझ्याकडे 3 इनपुट AND गेट आहे तर आम्ही या इनपुटवर विचार करतो जर मी या इनपुटवर 0 म्हणून अर्ज केले तर आउटपुट काय असेल इतर 2 इनपुटकडे दुर्लक्ष करून आउटपुट 0 होईल तर येथे 0 हे कंट्रोलिंग इनपुट असे म्हणतात परंतु जर मी 1 ला लागू केले तर मी आउटपुट बरोबर असे म्हणू शकत नाही की आउटपुट इतर इनपुटवर अवलंबून असेल हे नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यू आहे त्याचप्रमाणे OR गेट साठी पुन्हा हे इनपुट किंवा गेट असे समजू म्हणून जर मी 1 ला लागू केले तर आउटपुट इतरांकडे दुर्लक्ष करून 1 होईल हे OR किंवा राइटसाठी एक कंट्रोलिंग व्हॅल्यू आहे ही कंट्रोलिंग आणि नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यू च्या पलीकडे संकल्पना आहे तर हे देखील बुलियन डिफरेन्स संकल्पनेचे अनुसरण करते आपल्याला a b तर डेल f डेल a काय असेल चला 2 इनपुट AND गेट a b ची गणना करू आउटपुट f बरोबर a b बरोबर आहे तर जर a मी f च्या बुलियन डिफरेन्साची गणना केली तर तुम्हाला फक्त फंक्शनची आठवण येईल जिथे x बरोबर 0 फंक्शन 0 XOR फंक्शन जेव्हा 1 बरोबर असेल तर जेव्हा 0 च्या बरोबर संपूर्ण फंक्शन 0 XOR असेल तर 1 बरोबर असेल तर फंक्शन b 0 XOR b असेल तर डेल f डेल a b आहे डेल g डेल a b बार आहे तर हे आपल्याला खरोखर सेन्सिबलची कंडिशन देते तर डेल f डेल a इक्वेल टू b म्हणजे काय डेल f डेल इक्वुअल टू b म्हणजे मला हवे असल्यास ते बरोबर आहे तर a टू b पासून सिग्नलच्या प्रोपागंटाची कंडिशन काय आहे तर ही कंडिशन खरी आहे म्हणजेच b 1 च्या बरोबरीने असणे आवश्यक आहे हे फंक्शन खरे आहे तर जर b 1 असेल तर केवळ a मधील कोणतेही सिग्नल ट्रान्सिशन्स येथे प्रोपागंट होईल त्याचप्रमाणे OR गेटसाठी देखील जर आपणही अशीच गणना केली तर आपल्याला आढळेल की डेल f डेल b बार असेल ज्याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला सिग्नलचा प्रोपागंट करायचा असेल तर आपल्या बी बारला खरे असावे म्हणजे b 0 असेल हे आपल्याला सिग्नल प्रोपागंटासाठी कंडिशन देते याचा उपयोग आम्ही आपल्या पुढच्या पध्दतीत करणार आहोत ज्यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत म्हणूनच या चित्रात सारांशित करण्यासाठी मी मूलभूत गेट्स कॉन्ट्रॉलिंग आणि नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यूज दाखवित आहे AND 0 हे कंट्रोलिंग मूल्य आहे 1 हे नॉन कंट्रोलिंग मूल्य आहे OR साठी 1 हे कंट्रोलिंग आहे 0 नॉन कंट्रोलिंगमध्ये आहे NAND साठी देखील असेच आहे NAND गेटसाठी देखील 0 कंट्रोलिंग केले जातील तर NOR गेटदेखील 1 कंट्रोलिंग केले जातील तर हे फक्त लक्षात ठेवा परंतु आपल्या पुढील व्याख्यानात आपण एक पद्धत शोधत आहोत जिथे आपल्याला दरवाजे ओलांडून सिग्नल बनवावे लागेल आपल्याला या संकल्पना आवश्यक आहेत तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत